पेटंट हक्कांसाठी तुम्हाला नोंदणी प्रक्रियेतून जाण्याची गरज असते एखाद्या पेटंट कार्यालयात अर्ज सादर करून आणि कार्यालयाद्वारे अर्जांची छाननी करून नोंदणीची प्रक्रिया सुरू होते त्यानंतर पेटंट कार्यालय हा अर्ज मंजूर केलेल्या पेटंटमध्ये देते ही प्रक्रिया अर्ज करून औपचारिकपणे सुरू होते आणि त्याला संमती दिली जाते या संपूर्ण प्रक्रियेला आपण पेटंट खटला असे म्हणतो एकदा पेटंट मिळाल्यानंतर पेटंटची अंमलबजावणी पेटंट धारकाद्वारे केली जाते इतरांकडून पेटंटचे उल्लंघन होणार नाही याची खात्री करुन घेतली जाते अंमलबजावणीचा भाग न्यायालयासमोर होतो पेटंट कार्यालयाचे किंवा बौद्धिकसंपदा कार्यालयाचे कार्य पेटंट अर्जाची छाननी करणे आणि पेटंट मंजुरी बाबत यथा योग्य निर्णय करणेणे आहे पेटंट बाबत अयोग्य दावे असतील तर फेटाळणे न्यायालय किंवा न्यायालयीन यंत्रणेला अंमलबजावणीचे काम सोपविण्यात आले आहे जर पेटंटचे उल्लंघन होत असेल तर पेटंट धारकास न्यायालयात उल्लंघन खटला दाखल करावा लागतो पेटंट्सची मूलतत्वे पेटंट एक विशेष मक्तेदारी हक्क देतो हा हक्क सरकारने प्रदान केला असतो आणि अर्ज करण्याच्या तारखेपासून वीस वर्षां साठी तो हक्क असतो या विशेष हक्का मुळे विकण्याचा वापर करण्याचा विक्री साठी देऊ करण्याचा किंवा शोध साठी वापरण्याचा हक्क प्राप्त होतो अनन्य हक्क म्हणजे प्रत्यक्षात इतरांना वगळण्याचा हक्क असतो आपणास पेटंटद्वारे आविष्कार तयार करणे विक्री करणे वापरणे विक्रीसाठी देऊ करणे किंवा आयात करण्यापासून इतरांना वगळणे हे हक्क आहेत पेटंट प्रादेशिक असतात अशा अर्थाने की जर भारतीय पेटंट कार्यालयाने पेटंट मंजूर केले तर ते श्रीलंकेत अंमलात आणू शकत नाही किंवा बांगलादेश किंवा पाकिस्तान किंवा दुसऱ्या देशात त्याचा उपयोग होणार नाही पेटंट स्थानिक पेटंट कार्यालयाद्व्यारे मंजूर केले जातात ते स्थानिक पेटंट कार्यालयांद्वारे मंजूर केल्यामुळे त्यांचे कार्यक्षेत्र देखील त्या कार्यालयांच्या कार्यक्षेत्रापुरता मर्यादित असते भारतीय पेटंट केवळ भारताच्या हद्दीतच लागू होतात पेटंट वीस वर्षांच्या कालावधीसाठी दिले जातात पेटंट वेगवेगळ्या उद्देशाने काम करते पेटंटचा उद्देश हा क्षेत्र आणि तंत्रज्ञान ओळखण्यासाठी आणि त्या नुसार पुढील कार्य करण्यासाठी असू शकते पेटंट दाखल केल्या नंतर पेटंट मालकास एखाद्या विशिष्ट क्षेत्रात इतरांना वगळण्याचा हक्क मिळतो त्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामधून बाहेर पडणाऱ्या कोणत्याही उत्पादनावर पेटंट धारकाद्वारे हक्क सांगितला जातो पेटंट् हे असे माध्यम मानले जाते की ज्या द्वारे शोधकास मर्यादित मक्तेदारी देऊन नाविण्यतेला उत्तेजन दिले जाते पेटंटव्येवस्थे द्वारे शोध लावणाऱ्यांना वेळ पैसा खर्च करणाऱ्याना प्रयत्न करणाऱ्याना आणि विकास घडवून आणणाऱ्यां लोकांना प्रोत्साहित केले जाते पेटंट नसलेल्या जगात नवीन शोध घेऊन येण्यासाठी लोकांना वेळ आणि संसाधनांची गुंतवणूक करणे फार कठीण जाईल ज्या जगात पेटंट नसते अशा जगात एखादी व्यक्ती शोध घेऊन आली तर प्रतिस्पर्धी ते चोरी करू शकतील किंवा नक्कल करून बाजारात आणू शकतील अशा सर्व शक्यता असतात पेटंट् अशा लोकांना संरंक्षण देते जे नवीन गोष्टी तयार करण्यात वेळ आणि मेहनत गुंतवतात या प्रकारच्या पेटंट ची व्यवस्था हि पॅरिस आंतरराष्ट्रीय करारातून आली आधी सांगितल्या प्रमाणे भारतात पेटंट कायदा ब्रिटिशां कडून घेण्यात आला ब्रिटिश लोक जेव्हा आपल्या देशावर राज्य करत होते तेव्हा त्यांनी १९११ चा पेटंट कायदा आणला होता जो ब्रिटिश कायदा होता परंतु स्वातंत्र्या नंतर लगेच असे जाणवले की पेटंटचा राष्ट्राच्या विकासाशी संबंध असल्यामुळे भारताचा पेटंट कायदा असणे आवश्यक आहे स्वातंत्र्यानंतर तज्ञ लोकांच्या अध्यक्षतेखाली टेकचंद समिती आणि अय्यंगार समिती या दोन समित्या अस्तित्त्वात आल्या १९११ चा अस्तित्त्वात असलेला पेटंट कायदा देशासाठी अनुकूल आहे की नाही याचा अभ्यास करण्यासाठी या समित्या स्थापना करण्यात आल्या होत्या भारत एक नवीन स्वतंत्र देश होता जो जागतिक अर्थव्यवस्थेत ठामपणे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता पेटंटच्या अधिनियमात अस्तित्त्वात असलेल्या गोष्टी स्थानिक आणि राष्ट्रीय विकासाला अनुकूल नाहीत असे दोन्ही समित्यांनी निदर्शनास आणून दिले होते टेक चंद समितीने व त्यानंतर अय्यंगार समितीने पेटंट कायदा सुधारणेचा प्रस्ताव मांडला समित्यांनी सुचवलेल्या सर्व उपाययोजना १९७० च्या कायद्यात घेण्यात आल्यात आणि त्याची अंमलबजावणी केली गेली हाच सध्याचा कायदा आहे १९७० च्या कायद्याने प्रथमच औषध उत्पादनांचे संरक्षण काढून टाकले १९११ च्या कायद्यानुसार औषध आणि औषध निर्मितीला पेटंट्स उत्पादन अंतर्गत संरक्षण दिले जात होते हे १९७० च्या कायद्याने काढून टाकले १९७० च्या कायद्याने पेटंटच्या मुदतीत ही काही मूलभूत बदल केले पेटंटची मुदत चौदा वर्षे होती आणि औषधासाठी पेटंटची मुदत कमी कालावधी साठी होती तो कालावधी ५ ते ७ वर्षांनी बदलण्यात आला १९७० च्या कायद्या नुसार अनिवार्य परवाना आणि इतर तरतुदी लागू करण्यात आल्या जेंव्हा भारत १९९५ मध्ये जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य झाला त्या नंतर १९७० चा कायदा लागू करण्यात आला या कायद्यात तीन वेळा दुरुस्ती करण्यात आली१९९९ मध्ये २००२ मध्ये आणि २००५ मध्ये या सर्व दुरुस्ती मध्ये डब्ल्यूटीओ च्या करार चे पालन केले गेले आहे ट्रिप्स करार सदस्य देशांमधील जवळपास आठ वर्षांच्या वाटाघाटीचा परिणाम होता पेटंटची मुदत अर्जाच्या तारखेपासून वीस वर्षांची असावी असा एक सर्वसाधारण मानक आहे भारतामध्ये या पूर्वी कुठल्या हि अविष्कार साठी चौदा वर्ष हा कालावधी दिला गेला होता खाद्यान्न औषध आणि औषधाशी संबंधित पेटंटचा कालावधी कमी होता आता हे बदलावे लागले भारतीय पेटंट कायद्या अंतर्गत औषधे आणि औषधी उत्पादनांसाठी पेटंट मंजूर केले गेले नाही भारतातील पेटंट कायद्यात वारंवार बदल करण्यात आलेत पेटंट अधिनियमात १९९५ २००२ आणि २००५ या कालावधीत बदल करण्यात आला भारतातील पेटंट कायद्यातील या तीन दुरुस्त्यांनी ट्रिपच्या नियमांचे पालन केले गेले या कायद्यात सुधारणा केल्यावर लवकरच नियमांमध्येही बदल करण्यात आले आता हे नियम अधिनियमासाठी सहाय्यक आहेत ते जे काम करतात त्याला प्रदत्त कायदे असे म्हटले जाते केंद्र सरकार हे नियम बदलू शकते हे कायदे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पारित केले गेले पाहिजेत २००३ मध्ये मोठी उलाढाल झाली नवीन नियम तयार केले गेले २००५ २००६ २०१३ २०१४ आणि नुकतेच २०१६ मध्ये नियम बदलण्यात आलेत २००५ मध्ये पेटंट कायद्यात बदल झाला आणि त्या नुसार तंत्रज्ञान कोणत्या प्रकारचे आहे याचा विचार न करता उत्पादन व प्रक्रिया पेटंट मंजूर केले जाते यापूर्वी एक फरक होता की औषधे उत्पादनाची पेटंट मंजूर करण्याची आवश्यकता नव्हती आता तसे राहिले नाही भारतीय पेटंट कायद्या अंतर्गत दोन प्रकारचे पेटंट मिळतात ते म्हणजे एक तर उत्पादन साठी किंवा प्रक्रिये साठी पेटंट तपशील मध्ये वर्णनाचा आणि दाव्यांचा समावेश असतो हक्कांसह वर्णनात्मक भागाला पेटंट तपशील म्हटले जाते वर्णनाचे खूप असे भाग आहेत त्यात शीर्षक असते पार्श्वभूमी मांडलेली असते सारांश दिलेला असतो तपशीलवार वर्णन असते गोषवारा असतो आणि रेखाचित्र देखील तपशीलवार वर्णनाचा एक भाग असतो या वरून असे दिसून येते कि वर्णनात विविध भाग आहेत शीर्षका ची वैधानिक आवश्यकता असते वर्णनात्मक भागाचे शीर्षक पार्श्वभूमी आणि सारांश हे आवश्यक घटक आहेत आता आपण वर्णनात्मक भागाकडे लक्ष वळवू पेटंट कोणाला उद्देशून लिहिले जाते पेटंट विविध लोकांना उद्देशून असते २००७ मध्ये जेव्हा मी माझे पहिले पुस्तक लिहिले तेव्हा मी याचा उल्लेख केला होता पेटंट तपशील ही खूप महत्वाची कागद पत्रे असतात ती तज्ञ पेटंट मध्यस्थी च्या गटाने लिहिली असतात सृजनशील लोक शोधकर्त्यांच्या हक्कांना मूर्त रूप देतात पेटंट तपशील हा विषयात कुशल असलेल्या लोकांच्या गटाला उद्देशून लिहिलेले असतो परंतु ते लोक कोण असतात हे माहित नसते जर गरज असेल तर प्रशिक्षित लोकं परीक्षक आणि न्यायाधीश पेटंट तपशीलाचा अर्थ काढतात आपण पाहू शकता की पेटंट तपशील लोकांच्या एका गटाला उद्देशून केले जात नाही या गटात बऱ्याच लोकांचा समावेश असतो त्यात पेटंट प्राप्त झालेल्या गोष्टीत पैसे गुंतवण्याची ईच्छा असलेला व्यक्ती असू शकतो बौद्धिक संपदेचे मोल जाणारा सल्लागार असू शकतो तसेच कर्ज देण्या पूर्वी किंवा गुंतवणूक करण्या पूर्वी बौद्धिक संपदेचे मूल्य मापन करणारा अर्थ तज्ञ असू शकतो पेटंट तपशील मध्ये स्वारस्य असलेले बरेच लोक असू शकतात परंतु तांत्रिक दृष्ट्या पेटंट तपशील त्या विषयात तज्ञ असलेल्या व्यक्तींना उद्देशूनच लिहिला जातो तो एक माहित नसलेल्या कुशल लोकांचा समूह असू शकतो त्या गटात विविध क्षेत्रात काम करणारे लोक असू शकतात तसेच विविध कौशल्य असलेले लोक असू शकतात ज्यांना पेटंट तपशील चा अर्थ काढण्या साठी एकत्र आणले जाते तर ही गृहीत धरून केलेली गोष्ट असते कारण तंत्रज्ञानात तीन वेगवेगळ्या गोष्टीचा समावेश होऊ शकतो अश्या वेळेस तीन वेगवेगळ्या तंत्रज्ञानातील कुशल लोकांना एकत्र आणावे लागते पेटंट हे त्यांच्या दृष्टिकोनातून तयार केले जाते आता आपल्याकडे जे आहे ते पेटंट आहे जे अमेरिकेच्या पेटंट कार्यालयात दाखल केले गेले आहे आम्ही हे उदाहरण म्हणून वापरत आहोत कारण हा प्रकाशित पेटंट अर्ज आहे अमेरिकेच्या पेटंट कार्यालयाने प्रकाशित केलेला पेटंट अर्ज बराच वर्णनात्मक आहे आणि यातील स्पष्टीकरणांचे विविध भाग समजून घेणे सोपे आहे त्याचे अनुसरण करून आम्ही आपल्याला एक भारतीय पेटंट अर्ज देखील दाखविणार आहोत जेणेकरुन पेटंट अर्ज तुम्हाला सर्व दृष्टिकोनातून समजेल परंतु अमेरिकेच्या पेटंट कार्यालयाद्व्यारे ज्या पेटंटचे स्पष्टीकरण केले गेले आहे ते समजणे अधिक सोपे आहे आणि त्यामध्ये एकाच जागी सर्व तपशील आहेत तुम्हाला १९१२ हा क्रमांक युनायटेड स्टेटस् या शब्दा पुढे दिसेल त्यानंतर कंसात संख्या १०४३ आहे ५४ ७६ या आहेत हे सार्वत्रिक सांकेतांक आहेत पेटंट कोणत्या कार्यालयाने मंजूर केले याचा विचार न करता हे सर्व संकेतांक पेटंट पारित करणाऱ्या अधिकाऱ्याकडून वापरले जातात कोड ७६ शोधकाच्या नावा साठी असतो संकेतांक २२ पेटंट अर्ज दाखल झाल्याची तारीख असते तर संकेतांक ५७ छोट्या परिच्छेद साठी असतो या संकेतांक चा फायदा असा आहे की पेटंट कोणत्याही भाषेत लिहिला जाऊ शकतो जपानी पेटंट जपानी भाषेत लिहिले जाते चिनी पेटंट चीनी भाषेत असते युरोपातील पेटंट फ्रेंच किंवा इंग्रजीत मध्ये असू शकते आपणास असे आढळले आहे की पेटंट्स वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिली गेलेली आहेत ही सर्व संकेतांक जागतिक आहेत त्यामुळे परदेशी भाषेतील कागद पत्रांची हालचाल करणे सोपे होत असते संकेतांक मुळे तेथे काय आहे हे समजून घेण्यास मदत होते माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की ४३ हा संकेतांक तारखे साठी आहे आणि जेंव्हा तारीख पाहायची असेल तेंव्हा हा संकेतांक पहिला जाईल वेगवेगळ्या पेटंट अधिकाऱ्याकडून हे जागतिक संकेतांक वेगवेगळ्या पद्धतीने वापरले जातात परंतु संकेतांक संख्या समान राहते यालाच ग्रंथसूची तपशील म्हणून ओळखले जाते ग्रंथसूची तपशील आपल्याला पेटंट विषयी तपशील देतो त्यात शोधकांचे नाव अर्जाचा क्रमांकअर्ज दाखल झाल्याची तारीख वर्गीकरण शीर्षक ज्या कार्यालयात पेटंट अर्ज दाखल केला गेला आहे त्याची माहिती यांचा समावेश असतो आपणासरेषीय संकेतांक देखील दिसेल जो प्रशासकीय कामासाठी आहे अमेरिकन कार्यालयाने रेषीय संकेतांक देखील दिलेला आहे अर्ज क्रमांक दोन मध्ये आपण एक लहान परिच्छेद पहिला तो भारतीय अर्ज दोन मध्ये सही व तारीख नंतर येतो पण येथे तो वेगळ्या प्रकारे सादर केला आहे छोटा परिच्छेद उभ्या प्रकारे मांडला आहे वापरकर्त्याला लेखन साहित्य पुरवून त्यात बदल दर्शविले जातात आणि त्यात गोषवाराचे वर्णन देखील असते जो गोषवारा आपण पहिला त्याचे एक कार्य असते आपण पाहिले की नियम १३ मध्ये छोट्या परिच्छदाचे कार्ये कोणते आहे या छोट्या परिच्छदेत आविष्काराचे वर्णन केले जाते आणि ही गोष्ट सर्व जगभर सारखी आहे हा एक संक्षिप्त सारांश आहे आणि तो शोध कोणत्या तांत्रिक क्षेत्राशी संबंधित आहे हे दर्शवितो यात शोधा च्या तांत्रिक प्रगतीच्या उपयोजिते चे वर्णन केलेले असते जर शोध रासायनिक पदार्थांचा असेल तर त्यात रासायनिक सूत्राचा देखील समावेश असतो असा गोषवारा असतो पेटंट तपशील मध्ये आणखी काय समाविष्ट आहे ते पाहू बर्याच यांत्रिक उपकरणांसाठी तुम्हाला रेखांकन दिसेल रेखांकन दिलेले आहे आकृती 1 आणि आकृती 2 आहे आकृत्या एकमेकांना संदर्भित करतात पेटंट च्या लिखित भागाकडे कडे येऊ यात आपणास आढळेल की शीर्षकावर लेखणीने सुधारणा केल्याच्या खुणा आहेत तुम्ही यूएस द्वारे प्रदान केलेला पेटंट माहिती साठा आहे आपण यूएस पेटंट कार्यालयाच्या सांकेतिक स्थळावर जाऊ शकतो आणि आपण हा क्रमांक शोधू शकतो ही कागद पत्रे दिसून येतील आपण इतर कोणतेही पेटंट शोधू इच्छितअसल्यासडब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू कॉमपेटंटस वर जाऊ शकतो आणि शोधाचे शीर्षक लिहून घेऊ शकतो आणि जर तुमचा काही दावा असेल तर तो पण लिहू शकतात ही एक प्रगत शोध पद्धती आहे हे कागदपत्रे तुम्हाला मिळतील आपणास आढळेल की शीर्षकावर लेखणीने सुधारणा केल्याच्या खुणा आहेत तपशीलाचा पहिला भाग वर्णनात्मक असतो आपल्याला तपशीलाचे दोन भाग करायचे असल्यास आपण फक्त असे म्हणू शकता की तपशीलाचे दोन दोन भाग आहेत वर्णनात्मक भाग आणि हक्काचा भाग वर्णनात्मक भागात विविध उपशीर्षके असतात अगोदरच पाहिले आहे की पेटंट तपशिलाची सुरुवात शीर्षकापासून होते त्या नंतर गोषवारा असतो वर्णनात्मक भाग असतो हक्क भाग असतो आणि नंतर स्वाक्षरी असते हे अर्ज क्रमांक दोन मध्ये पहिले आहे शोधाची पार्श्वभूमी शोधाच्या क्षेत्रापासून सुरू होत असते शोधक्षेत्र हे तंत्रज्ञाना च्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे हे दर्शविते मग त्याला एक शीर्षक असते जे त्या शोधाचे वर्णन करते कारण शोध हा परिच्छेद लिहून मांडला जात नाही शोधात नेहमीच पूर्वीचे ज्ञान किंवा आधीची कला किंवा संबंधित कला समाविष्ट असते पेटंट मध्ये आधीच्या कलेचे वर्णन असू शकते जसे तुम्हाला येथे दिसत आहे तसे आधीच्या शोधाचे वर्णन केलेले असू शकते किंवा विशिष्ट् असे विधान असते ज्यात आधीच्या पेटंट चा उल्लेख असतो त्या पेटंट चा क्रमांक दिलेला असतो किंवा वैज्ञानिक शोध पत्रिका असते किंवा प्रकाशित संशोधन असते संबंधित गोष्टीचा संदर्भ दिलेला असतो किंवा येथे वर्णन केल्यानुसार सामान्य पद्धतीने देखील दर्शविले जाते तुम्हाला पार्श्वभूमी दिलेली आढळेल शोधाचा सारांश दिसेल परिच्छेद सात पर्यंत वर्णन केलेला भाग आहे त्या नंतर यूएस पेटंट क्रमांक ६३५९४३ पाहू शकतात हे आधी अस्तित्वात असलेल्या शोधाचे वर्णन आहे ज्याला आपण आधीची कला असे म्हणतो तुम्हाला पेटंट क्रमांक ४६००३२७ चे वर्णन दिसेल हा सुद्धा या शोधाशी संबंधित आधीचा शोध आहे विशिष्ट संदर्भांशिवाय पूर्वीच्या कलेचे विस्तृत वर्णन असू शकते किंवा आधीच्या शोधाचे संदर्भ देखील दिलेले असू शकतात त्यांचे पेटंट अगोदरच केले गेलेले असते जे तुम्ही येथे पाहू शकतात परिच्छेद सात आधीच्या शोधाची मांडणी करून संपतो हा शोध जन्माला येण्या आगोदर कोणता शोध अस्तित्वात होता त्याचे वर्णन केलेले असते आता आपण आत्ताच्या शोध विषयी बोलू या जो लेखणी आणि इतर गोष्टीशी निगडित आहे यात वेगवेगळ्या गोष्टीचे वर्णन केले जाते आत्ताच्या आणि अगोदरच्या गोष्टीचे वर्णन असते अगोदरच्या वस्तू मधील जे दोष असतात ते काढून टाकण्याचे प्रयत्न नवीन शोधात केले जातात याचे वर्णन सारांश भागात असते म्हणजे आपल्याला हे माहित होते की अगोदरच्या शोधात काही दोष असतात जे नवीन शोधात काढून टाकले जातात शोधाच्या सारांशांत उद्देश अडचण आणि अडचण सोडविण्याचा मार्ग यांचे वर्णन केलेले असते दिलेल्या चित्राच्या सारांशत त्या चित्राचे थोडक्यात वर्णन केलेले आहे आता तुम्ही आकृती १ आणि २ पाहिल्यात आकृती १ आणि आकृती २ येथे स्पष्ट केलेल्या आहेत हे रेखांकनाचे वर्णन आहे दुसऱ्या शब्दात त्यांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडले आहे चित्रात पर्स्पेक्टिव्ह व्हिव रेखांकन दिसत आहे रेखांकांचे वर्णन केल्या नंतर पुढच्या शीर्षकात रेखनांचे विस्तृत वर्णन आहे विस्तृत वर्णनात ती वस्तू कशी तयार केली आहे तिचे कोणते भाग आहेत ते भाग एकमेकांसोबत कसे काम करतात यांचे वर्णन आहे हे विस्तृत वर्णन आहे या विस्तृत वर्णनात तुम्हाला सुधारणा केल्याचा क्रमानं १०० कंसात आढळेल जर तुम्ही रेखांकन पहिले तर तुम्हाला त्या आकृतीच्या भागांना असा १०० क्रमांक दिलेला दिसेल येथे आकृतीचे वर्णन केलेले नाही माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की पेटंट कायद्यात आकृतीचे वर्णन करण्याची गरज नसते तुम्ही आकृती चे लेखी वर्णन करू शकत नाही आकृतीला फक्त क्रमांक दिले जातात आपण नियम क्रमांक १३ पाहिला आहे की जर ती प्रवाह आकृती असेल तरच वर्णन करण्या साठी शब्द वापरले जातात त्या व्यतिरिक्त च्या आकृत्यांसाठी फक्त क्रमांक वापरले जातात हे क्रमांक येथे असल्या मुळे तुम्हाला आकृतीची संपूर्ण माहिती प्राप्त होते आकृतीत आपण पाहिलेल्या सर्व क्रमांकाचे संदर्भ असतील नळी चा १२० क्रमांक आहे जिथे जिथे नळी चा संदर्भ असेल तिथे तिथे हा क्रमांक येईल शाई भरण्याच्या नळीचा क्रमांक १०४ आहे लेखणीच्या टोकाचा क्रमांक ११४ आहे हे अश्या प्रकारे घडते जेव्हा तुम्ही क्रमांक पाहता तेंव्हा कोणत्या भागाचे वर्णन केले जात आहे हे आकृतीत पाहून तुम्ही समजू शकतात नळीचा क्रमांक १२० आहे अश्या प्रकारे आकृतीचे भाग पाहता येतात आता येथे आकृतीचे वर्णन आहे कारण हा एक यंत्राचा शोध आहे याला उदाहरणासह स्पष्ट करण्याची गरज नाही कारण आकृती स्वतःच वर्णन करत आहे परंतु रासायनिक पदार्थ तयार करण्याची पद्धत असेल तर उदाहरणासह स्पष्टीकरण द्यावे लागते किंवा तो पदार्थ कसा वेगवेगळ्या पद्धतीने तयार केला जातो याचे एक दोन उदाहरण दिले जातात जर एखाद्या पद्धतीत दोष असतील तर त्याचे वर्णन केले जाते ज्यात बनवण्याच्या प्रक्रियेचा समावेश आहे त्या साठी स्पष्टीकरण आणि उदाहरण दिले जातात उदाहरणार्थ रासायनिक पदार्थ या उदाहरणात तुम्हाला ते दिसत नाहीये कारण हा यंत्राचा शोध आहे वर्णनाच्या भागात त्याचे विस्तृत वर्णन केले आहे शेवटी दावा आहे अमेरिकेच्या पेटंट ची सुरुवात 'दावा काय आहे' या विधानापासून होते भारतात 'मी दावा करतो किंवा आम्ही दावा करतो' या विधानांनी सुरुवात होते ज्याचा दावा केला आहे तो लेखणी द्वारे सुधारित करून दर्शविलेला आहे तुम्हाला जर दिसत असेल तर येथे विराम आहे विराम तुम्हाला वाक्याचे दोन भाग करायला मदत करतो तुम्ही हे पाहू शकतात की येथे तिरकस रेषा आहेत आणि वाक्य अर्ध विरामाने संपले आहे वाक्याचा शेवट पूर्ण विरामाने झाला आहे परंपरा आणि नियमा नुसार हे स्पष्ट आहे की शोध कितीही क्लिष्ट असला तरी दावा एका वाक्यात लिहिला जातो ही पद्धत आहे जगभरात त्याचे पालन केले जाते परंपरा आणि नियम नुसार दावे एका वाक्यात लिहिलेले जातात कधीकधी एका पेक्षा अधिक भाग असल्यास आणि भाग एकमेकांमध्ये गुंतलेले असल्यास लोकांना समजण्यास वेळ लागतो वाक्याचे दोन भाग दर्शविण्या साठीच विराम आणि अर्धा विराम चिन्हाचा उपयोग केला जातो तुम्ही यूएस अर्जाची रचना पहिली आता भारतीय अर्ज प्रकार कडे पाहू यात अर्ज क्रमांक दोन असा दिसतो हा अर्ज आहे जो सुधारित केला गेला आहे किंवा एका विशिष्ट तारखेत तो अर्ज तात्पुरत्या स्वरूपात पूर्ण केला गेला आहे एक शीर्षक आहे शीर्षकात बदल करण्यात आला आहे तुम्ही पाहु शकता की शीर्षक खोडले गेलेले आहे आणि पुन्हा लिहिले आहे अर्जदारांचे नाव येथे आहे आता आम्ही हे उदाहरण म्हणून वापरत आहोत कारण या पेटेंटचा परिणाम बजाज टीव्हीएस वादात मध्ये दिसून आला हा वाद आता मद्रास येथील उच्च न्यायालयात प्रलंबित आहे याची सुरुवात वर्णना पासून होते आपल्याला यूएस पेटंट अर्जा मध्ये असलेले शीर्षक येथे दिसत नाही याची सुरुवात शोधाचे वर्णन करण्याने होते आहे परंतु शोधाचे क्षेत्र आपल्याला समजते उपशीर्षके येथे नसली तरी मांडणी कोणत्या क्रमाने आहे हे समजते शोध कसे काम करते याच्या वर्णनाने सुरुवात होते या ठिकाणी अमेरिकेच्या पेटंटचा चा संदर्भ आहे तुम्ही क्रमांक ४५३४३२२ आणि आकृत्या पाहू शकतात आपण रेखाचित्र आकृती १ चे संक्षिप्त वर्णन पाहिले आकृती १ ही आकृती २ दर्शविते आणि त्यातील रेखाचित्रांचे तपशीलवार वर्णन आहे आपल्याला कंसात काय दिसत आहे कंसात भाग दिलेले आहेत स्वतंत्र कागदावर रेखांकन केलेले दिसत नाही स्पार्क प्लग असलेले भाग 21 आणि 22 क्रमांकाचे आहेत बाजूंचा क्रमांक 23 आहे या मुळे तुम्हाला एक चित्र मिळेल अर्जात आपण पाहिले की त्यात उपशीर्षक होते परंतु भारतीय अर्जात तशी उपशीर्षके नसली तरीही ते त्याच योजनेचे अनुकरण करतात हे आकृतीचे सविस्तर वर्णन आहे हे वर्णन सामान पद्धतीत केले गेले आहे हा एक सार्वजनिक दस्तऐवज आहे आपण पेटंट कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाऊ शकतो आणि वाचण्यात आवड असेल तर ते जतन करू शकतो आपल्याकडे काही निकाल आहेत घेतलेल्या चाचणीचे परिणाम जे तक्त्यात मांडले आहेत आपण ज्या गोष्टीचा दावा करतो तो दावा शेवटी आहे दावा करण्याची हा भारतीय पद्धत आहे आणि येथे दावा क्रमांक एक दिसत आहे भारतात दावा करताना दाव्याच्या भागांना क्रमांक द्यावा लागतो म्हणजेच स्पार्क प्लग्स असेल तर त्याला क्रमांक द्यावा लागतो हा दावा क्रमांक १ आहे नंतर दावा २ आह हा दावा १ वर अवलंबून आहे म्हणून दावा २ हा दावा १ चा संदर्भ देतो दावा ३ हा सुद्धा अवलंबून असणारा दावा आहे दावा ४ देखील अवलंबून असलेला दावा आहे दावा ५ हा अवलंबून राहणार दावा आहे कारण यांच्यात सुधारित अंतर्गत ज्वलन इंजिन चा जो दावा केला आहे त्याचा उल्लेख अगोदरच्या दाव्यात आहे दावा १ ते ५ हे अवलंबून राहणारे दावे आहेत ६ क्रमांकाचा दावा स्वतंत्र आहे दावा ७ हा सर्वसमावेशक दावा आहे या पूर्वी सर्वसमावेशक दावे मान्य करण्यात आलेले आहेत परंतु आता तसे होत नाही कारण पेटंट कार्यालयाचे एक पुस्तक आहे ज्यात हे नमूद केले आहे की सर्वसमावेशक दावे यापुढे मंजूर होणार नाहीत त्यांनी असे स्पष्ट म्हटले आहे की येथे वर्णन केल्याप्रमाणे आणि उदाहरणासहित स्पष्ट केल्या प्रमाणे दावा ७ मधील गोष्टी ह्या तपशीलाशी साधर्म्य साधतात म्हणून ते सर्वसमावेशक आहेत यात फक्त तपशीलात असलेल्या गोष्टी पुन्हा मांडल्या जातात शेवटी मध्यस्थी सही आहे जर शोधकर्ता स्वत च्या नावाने अर्ज दाखल करत असेल तर तेथे शोधकर्त्यांचे नाव आणि स्वाक्षरी असते आणि शेवटी तारीख असते अर्ज दोन मध्ये नमूद केले होते की अर्ज हा तारीख आणि स्वाक्षरीसह संपतो